गुड आफ्टरनून आता स्टाफिंग लेव्हल एस्टिमेशन या प्रोजेक्टचा एक महत्त्वाचा एस्टिमेशन आस्पेक्ट पाहू येथे आम्ही स्टाफ लेव्हल एस्टिमेशन दोन महत्त्वपूर्ण मॉडेल्स पाहणार आहोत ते म्हणजे पुटनम मोड Putnam's mode आणि जेन्सेन मॉडेल Jensen's model आपण या प्रोजेक्ट डुरेशन आणि स्टाफिंगबद्दल पाहू म्हणूनच एफ्फोर्ट एस्टिमेशन मॅनेजर हे आवश्यक कॅलेंडरच्या टाईम एस्टिमेशन पूर्ण करण्यासाठी केलेले एफ्फोर्ट आणि स्टाफ केव्हा आवश्यक असेल ते निश्चित केले पाहिजे एफ्फोर्ट एस्टिमेशन फार महत्वाचे आहे असे आपण म्हणूया त्याचप्रमाणे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलेंडरच्या टाईम एस्टिमेशन तसेच त्यांना किती स्टाफची आवश्यकता असेल जेव्हा ते आवश्यक असतील तेव्हा हे देखील प्रोजेक्ट एस्टिमेशन साठी महत्त्वपूर्ण बाबी आहेत तर दिलेल्या प्रोजेक्टच्या कॅलेंडरच्या टाइम एस्टिमेशन COCOMO 2 फॉर्मुला वापरून केला जाऊ शकतो येथे T डेव्हलोपमेंट आहे म्हणजे कॅलेंडर टाइम असा दर्शिवला जातो TDEV 3 0 01 तर येथे फॉर्मुला COCOMO 2 एस्टिमेशन टेक्निक वापरुन प्राप्त केले गेले आहे आणि येथे PM रिप्रेझेन्ट पर्सन मंथ मधील एफ्फोर्ट आणि B एक्सपोनंन्ट कॉम्पुट केलेले आहे साधारणपणे B हे अर्ली प्रोटोटाइप मॉडेलसाठी आहे टाइम डेव्हलोपमेंट हे किती लोक या प्रोजेक्टवर काम करतात यावर अवलंबून नाही प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा डेव्हलोपमेंट टाइम आवश्यक असते

तर आता स्टाफच्या आवश्यकतेबद्दल आपण पाहूया दिलेल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला सहसा किती स्टाफ आवश्यक असतात स्टाफला आवश्यक तेवढ्या वेळापत्रकानुसार केवळ डेव्हलोपमेंट टाइम चे विभाजन करून मोजले जाऊ शकत नाही कारण प्रोजेक्टवर काम करणार्या लोकांची संख्या ही प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अवलंबून असते रिक्वायरमेंट अनालिसिस दरम्यान आपल्याला कदाचित कमी लोकांची आवश्यकता असेल आणि कदाचित डिझाइन दरम्यान पुन्हा जास्त लोक आणि पुन्हा कोडिंग दरम्यान पुन्हा जास्त लोक ते एकतर प्रोजेक्टच्या स्वरूपावर अवलंबून असते ते वाढू किंवा कमी होऊ शकते आणि पुन्हा टेस्टिंग करताना आपल्याला जास्त लोकांची आवश्यकता असू शकते म्हणूनच यामुळे एखाद्या प्रोजेक्टवर काम करणार्यांच्या संख्येत फरक असेल तर ते आपण सध्या असलेल्या प्रोजेक्टतील टप्प्यावर अवलंबून असेल प्रोजेक्टवर जितके लोक काम करतात तितके जास्त एफ्फोर्ट सहसा हे अगदी स्पष्टपणे आवश्यक असतात जर प्रोजेक्टवर जास्त लोक काम करतात अर्थात आवश्यक टोटल एफ्फोर्ट अधिक असतील तर लोकांची खूप जलद रचना शेड्यूल स्लिपेजशी संबंधित असतील एस्टिमेशन स्टाफिंग लेव्हल कसा काढायचा ते पाहू कोणत्याही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आवश्यक असणाऱ्या स्टाफची संख्या कॉन्स्टन्ट नसते मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हे कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून असेल म्हणूनच कोणत्याही प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट दरम्यान आवश्यक असलेल्या लोकांची संख्या कॉन्स्टन्ट नसते सुरुवातीच्या काळात हे कमी असेल याचा अर्थ असा की ही रिक्वायरमेंट स्पेसिफिक अनालिसिस आणि स्पेसिफिकेशन मध्ये असेल तर डिझाइन दरम्यान पुन्हा पुष्कळ लोकांची आवश्यकता असेल आणि टेस्टिंगच्या वेळी सर्वाधिक लोकांची आवश्यकता असू शकते म्हणूनच लोकांची संख्या बदलत असते आता त्यानंतर 1958 मध्ये त्यांनी अनेक R आणि D प्रोजेक्टचे विश्लेषण केले आणि त्याचे अनुसरण केले त्यांनी काय पाहिले त्यांनी पाहिले की रेलेव्ह कर्व कोणत्याही वेळी आवश्यक असलेल्या पूर्णटाइम स्टाफ ची संख्या दर्शवते याचा अर्थ असा की एखाद्या प्रोजेक्टसाठी कोणत्याही वेळी आवश्यक असलेल्या पूर्णटाइम स्टाफ ची संख्या रेलेव्ह कर्व वापरून दर्शविली जाऊ शकते तर रेलेव्ह कर्व म्हणजे काय ते पाहू मला आशा आहे की रेलेव्ह कर्व तुम्हाला पूर्वी माहित असेलच की हे रेलेव्ह कर्व चे स्वरूप आहे येथे X अक्षामध्ये टाइम आणि Y अक्षमध्ये एफ्फोर्ट घेतला आहे जसजसे टाइम हलवते तितकेच एफ्फोर्ट हळूहळू वाढते आणि पीक टाइम येईल आणि त्यानंतर टाइम जरी वाढला तरीही एफ्फोर्ट किंचित कमी होत जातील जसजसा टाइम जातो तसतसा हळूहळू एफ्फोर्ट वाढतो आणि तो टाइम पीक पिरियड वर असतो आणि त्यानंतर टाइम जरी वाढला तरीही एफ्फोर्ट किंचित कमी होत जातील रेलेव्ह कर्व दोन महत्त्वपूर्ण पॅरामीटर्सद्वारे स्पेसिफाइड केले जाते एक म्हणजे t d दुसरे K t d ही टाइम आहे ज्या वेळी कर्व आपल्या मॅक्सिमम लेव्हल वर पोहोचू शकतो तर t d ही टाइम आहे ज्या वेळी कर्व त्याच्या जास्तीत जास्त पोहोचते आणि K कर्व टोटल एरिया अंडर आहे म्हणून कर्व अंडर असलेले एरिया K द्वारा दर्शविले जाते तर रेलेव्ह कर्व हे दोन पॅरामीटर्स t d आणि K वापरून रिप्र्जेंट केले आहे नॉर्डन पहिल्या व्यक्तींपैकी एक होता किंवा स्टाफिंग पॅटर्न चा शोध घेण्यासाठी होता त्यांनी काही सामान्य R आणि D प्रकारच्या प्रोजेक्टचा विचार केला त्यांनी असा निष्कर्ष काढला की कोणत्याही R आणि D प्रोजेक्टतील स्टाफिंग पॅटर्न रेलेव्ह कर्व डिस्ट्रिब्युशनद्वारे अंदाजे केले जाऊ शकते म्हणूनच त्याने अनेक प्रोजेक्टचे निरीक्षण केले आणि मग काय निष्कर्ष काढले की या स्टाफिंग पॅटर्नचा याचा अर्थ असा आहे की प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टाफची संख्या R आणि D प्रोजेक्टवर येईल क्षमस्व R आणि D प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या लोकांची संख्या खाली दर्शविल्यानुसार रेलेव्ह डिस्ट्रिब्युशन कर्व द्वारे केली जाऊ शकते आणि रेलेव्ह डिस्ट्रिब्युशन कर्व T d आणि K दोन पॅरामीटर्सद्वारे स्पेसिफाइड केले आहे मग पुट्नम आले पुटनमनेही सारखेच काम केले त्यांनी सॉफ्टवेअर प्रोजेक्टच्या स्टाफिंगच्या समस्येचा अभ्यास केला आहे 1976 मध्ये पुट्नम यांनी सॉफ्टवेअर प्रोजेक्टच्या स्टाफच्या समस्येचा अभ्यास केला होता त्यांनी पाहिले की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये आवश्यक असलेल्या एफ्फोर्ट लेव्हल वर एक समान इन्व्हलोप असतो त्यांनी पाहिले की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आवश्यक असलेल्या एफ्फोर्ट लेव्हल वर देखील असाच एफ्फोर्ट असतो कारण पूर्वी पुटनम नॉर्डनने R व D प्रोजेक्ट मध्ये काय काम केले याचा सामान्यपणे अभ्यास केला होता मग पुट्नम यांनी अभ्यास केला होता की सॉफ्टवेअर प्रोजेक्टच्या कामकाजाची ही समस्या काय आहे त्यांनी असे निरीक्षण केले की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आवश्यक असलेल्या एफ्फोर्ट लेव्हल वरही एक समान इन्व्हलोप आहे जो R आणि D प्रोजेक्टच्या बाबतीत घडतो त्याला असेही आढळले की रेलेव्ह नॉर्डेन कर्व हे एफोर्ट आणि डेव्हलोपमेंट च्या वेळेस दिलेल्या कोडच्या ओळींच्या संख्येशी संबंधित आहे याचा अर्थ असा की तुम्हाला हा रेलेव्ह नॉर्डेन कर्व दिसेल आणि एफोर्ट व डेव्हलोपमेंटच्या वेळेस डिलिव्हर लाइन कोडच्या संख्या देखील संबंधित आहे पुट्नम चे ऍनॅलिसिस केल्यावर त्यांनी मोठ्या संख्येने आर्मी प्रोजेक्टचा अभ्यास केला आहे आणि L साठी एक्स्प्रेशन आणि L असा स्पेसिफाइड केला LCkK13td43 येथे K हा एफ्फोर्ट एक्सपांडेड किंवा रिक्वायरड असेल तर एफोर्ट एक्स्पोर्ट करण्यासाठी आणि L हे साइझ KLOC मध्ये td हे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची टाइम आहे C K कॉन्स्टन्ट आहे ते स्टेट ऑफ टेक्नॉलॉजि कॉन्स्टन्ट म्हणून ओळखले जाते हे C K जे टेक्नॉलॉजि कॉन्स्टन्ट म्हणून ओळखले जाते ते प्रोग्रामर प्रॉडक्टिव्हिटी वर परिणाम करणारे भिन्न घटक रिफ्लेक्ट करते जसे आपण आधीच्या प्रकरणांमध्ये COCOMO मॉडेल पाहिले आहे असे अनेक घटक आहेत जे प्रोग्रामरच्या प्रॉडक्टिव्हिटीवर परिणाम करतात येथे C K देखील प्रोग्रामरच्या प्रॉडक्टिव्हिटीवर परिणाम करणारे भिन्न घटकांचे प्रतिनिधित्व करते पुट्नम च्या कार्याने काहीतरी स्थापित केले आहे ज्यानुसार पुट्नम ने खालील गोष्टी सांगितल्या आहेत असे अनेक एक्सपेरिमेंट करून त्याने असे निरीक्षण केले आहे की C K व्हॅल्यू अगदी खराब डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट करिता 2 इतके आहे जिथे कोणतेही सॉफ्टवेअर इंजिनीरिंग मेथोडिलॉजि नसते तेथे कोणतीही पुवर डॉक्युमेंटेशन असलेली योग्य पद्धत वापरली जात नाही आणि तेथे कोणतीही रिव्हिव नाहीत किंवा तेथे फारच खराब रिव्हिव नाहीत ज्यासाठी C K चे व्हॅल्यू 2 वर सेट केले जाऊ शकते परंतु चांगले सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट कोठे आहे किंवा कोणत्या संस्था आहेत सॉफ्टवेअर इंजिनीरिंग प्रिंसिपल्स वापरली जातात चांगल्या प्रोग्रामिंग लँग्वेज वापरल्या जातात इ नंतर जर एन्व्हायरमेंट उत्कृष्ट असेल तर C K चे व्हॅल्यू 8 वर सेट केले जाऊ शकते सध्याच्या सॉफ्टवेअर इंजीनियरिंगच्या विविध पद्धतींचा वापर करून ऑटोमेटेड टूल्स केस टूल्स इ मॉडर्न प्रोग्रामिंग पद्धती वापरतात जे आपण आता पाहू शकता आणि नंतर C K चे व्हॅल्यू 11 वर सेट केले जाऊ शकते किंवा प्रोजेक्ट कॅर्रीयरच्या सुरूवातीच्या काळात प्लांनिंग आणि स्पेसिफिकेशन वर काम करण्यासाठी फारच थोड्या इंजीनियर ची आवश्यकता आहे आम्ही सुरूवातीसच पाहू शकतो की प्लांनिंग व स्पेसिफिकेशन वर कार्य करण्यासाठी केवळ अत्यल्प मनुष्यबळ आवश्यक आहे याचा अर्थ रिक्वायरमेंट ऍनॅलिसिस आणि स्पेसिफिकेशन प्लांनिंग आणि रिक्वायर डिटेल आणि ऍनॅलिसिस ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट जसजशी प्रगती करीत जाईल तसतसे अधिक डिटेल काम करणे आवश्यक आहे पहा टाइम निघत आहे प्रोजेक्ट प्रोग्रेसवर होत असताना अधिकाधिक लोकांची आवश्यकता आहे कारण अधिक डिटेल कार्य करणे आवश्यक आहे म्हणूनच इंजिनीअरची संख्या हळूहळू वाढत जाते आणि टाईम प्रोग्रेस होत असताना अधिक काम करणे आवश्यक असते आता पाहूया हा पीक टाईम सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंटच्या कोणत्या अवस्थेचे प्रतिनिधित्व करतो पुटनमने असे पाहिले की रेलेव्ह कर्व ज्या वेळेस मॅक्सिमम लेव्हल वर पोचते तेव्हा ते प्रॉडक्ट रिलीजनंतर सिस्टम टेस्टिंग शी संबंधित असते म्हणूनच आपण प्रोजेक्ट प्लांनिंग दरम्यान सुरूवातीच्या काळात हे पाहिले आहे किंवा हे आवश्यक आहे ऍनॅलिसिस स्पेसिफिकेशन ऍनॅलिसिस मग डिझाईन येईल त्यानंतर कोडिंग येईल हा पीक डुरेशन T D सिस्टम टेस्टिंग फेज वापरुन टेस्टिंग शी संबंधित असेल पुटनमने असे पाहिले की रेलेव्ह कर्व ज्या वेळेस मॅक्सिमम व्हॅल्यू पोहचतो सिस्टम टेस्टिंग फेज आणि प्रॉडक्ट रिलीझशी संबंधित असते नंतर सिस्टम टेस्टिंग संपल्यानंतर प्रॉडक्ट इन्स्टॉलेशन आणि डिलिव्हरी पर्यंत हळूहळू खाली येणा्या प्रोजेक्ट कर्मचा्यांची संख्या हे संपल्यानंतर हे पहाण्याची ही सिस्टिम आहे या T D ची टेस्टिंग करणे हे पॉईंट सिस्टम टेस्टिंगच्या फेजशी संबंधित आहे आणि टेस्टिंग फेज संपल्यानंतर हळूहळू आवश्यक मनुष्यबळ खाली येईल कारण आता या बाजूस ही यंत्रणा कार्यान्वित होईल आणि नंतर हळूहळू त्या व्यक्तीची संख्या खाली येईल म्हणून पुट्नम म्हणाले की सिस्टम टेस्टिंग प्रोजेक्ट स्टाफच्या संख्येपेक्षा जास्त झाल्यानंतर प्रॉडक्ट इन्स्टॉलेशन आणि डिलिव्हरी होईपर्यंत हळूहळू खाली येते आणि तरीही प्रॉडक्ट इन्स्टॉलेशन होऊ शकते आणि डिलिव्हरी येते रेलेव्ह कर्व पासून हे देखील आढळले आहे की कर्व खाली असलेल्या एरियातील अंदाजे 40 टक्के एरिया T D च्या डावीकडे आणि 60 टक्के T D च्या उजवीकडे आहे आपण हे देखील पाहिले आहे की जवळजवळ 40 टक्के एरिया कर्व डावीकडे आणि 60 टक्के T D च्या डाव्या बाजूला कर्व च्या उजवीकडे आहे तर या पॉईंट T D च्या डावीकडील 40 टक्के आणि T D पॉईंटच्या उजवीकडे 60 टक्के एरिया आहे

आता पुट्नम च्या मॉडेलचा एस्टिमेशन कशासाठी वापरता येतो ते पाहू या Ss म्हणून प्रस्तुत केलेल्या लाईनचा कोड एस्टिमेशनसाठी पुटनमचे मॉडेल वापरले जाऊ शकते याचा अर्थ असा केला जाऊ शकतो की व्यक्तींनी डेव्हलप केलेल्या वेळेची गुंतवणूक केली आहे आणि टेक्नॉलॉजि कोइफिसिएंट कॉन्स्टन्ट C k म्हणून ओळखला जातो पुट्नम यांनी फॉर्मुला दिला आहे फॉर्मुलाच्या सहाय्याने लाईनचा कोड कॉम्पूट करता येईल यापूर्वी आपल्याला सांगणाया सॉलिड या शब्दाचे अर्थ या फॉर्मुलातून आपण K चे व्हॅल्यू सहजपणे शोधू शकता याचा अर्थ असा की त्या व्यक्तीने वर्षांमध्ये गुंतवणूक केली याचा अर्थ असा की आपण व्यक्तीच्या महिन्याच्या बाबतीत हा एफ्फोर्ट करणे आवश्यक आहे हे S s च्या बरोबरीचे असेल S s हा लाईन कोड डिव्हायडेड बाय C k ज्या पॉवर ऑफ 4 मध्ये पॉवर किंवा 4 बाय 3 केल्या आहेत कोडच्या या इक्वॅशन लाइन मधून आपण t d चे व्हॅल्यू सहजपणे मिळवू शकता जे Ss डिव्हायडेड बाय C k इन टू k टू पॉवर 1 बाय 3 कोणत्याही लाइन कोड दिल्यास तुम्ही S s C k K आणि t d या चार गोष्टी पाहू शकता तर जर तीन पॅरामीटर्स C k K आणि t d सहज दिली गेली आहेत तर आपण कोडच्या लाइन सहजपणे शोधू शकता आपण कोडच्या लाइनचा एस्टिमेशन लावू शकता तर त्याचप्रमाणे जर S s C k आणि t d ची व्हॅल्यू दिली गेली तर आपण K च्या व्हॅल्यूचा सहज एस्टिमेशन करू शकता आणि जर त्यांना S s C k आणि K ची व्हॅल्यू दिली गेली आहेत तर आपण t d डेव्हलप होण्याच्या वेळेचा सहज एस्टिमेशन करू शकता पुट्नम हे रेलेव्ह नॉर्डेन कर्व Rayleigh Norden's curve अंगीकारले त्याने कोडच्या डिलिव्हर लाइनच्या संख्येशी संबंधित एफ्फोर्टशी आणि प्रकाराशी संबंधित आहे रेलेव्ह नॉर्डेन कर्व पासून त्याने संबंधित कोडची डिलिव्हर लाइन आणि एफ्फर्टस आणि प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी लागणारा टाइम यांच्यात संबंध इन्स्टॉल केला आहे एफ्फर्टसवर तसेच वेळेनुसार शेड्युल कॉम्प्रेशन होण्याच्या परिणामाचा त्यांनी अभ्यास केला आहे तर त्याऐवजी सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकता की त्याने किंमतीवर शेड्युल कॉम्प्रेशन होण्याच्या परिणामाचा अभ्यास केला आहे तर त्याने खालील गोष्टी एस्टाब्लिश केल्या आहेत येथे td ही शेड्युल आहे किंवा डिलिव्हरी ची टाइम आहे म्हणजे org म्हणजे आपण मूलतः जे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची योजना आखली आहे td नवीन फक्त नवीन वेळी समजा आपण एस्टिमेशन केला आहे की प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी 12 महिने लागतील मग ग्राहक काही तातडीने येतात काही निकडपणामुळे ते आपल्यास 6 महिन्यांत डिलिव्हरी करण्याची विनंती करत आहेत समजा आता td org ही 12 ची ओरिजिनल शेड्युल आहे आणि आता नवीन शेड्युल समजा 6 तर pm org म्हणजे ओरिजिनल वेळापत्रकात आवश्यक एफ्फोर्ट आणि येथे pm न्यू म्हणजे एफ्फोर्ट करणे आवश्यक आहे जे नवीन वेळापत्रकांसाठी आवश्यक आहे कारण आता नवीन वेळापत्रकानुसार टाइम कमी करण्यात आला आहे जर टाइम कमी होत असेल तर येथे प्रतिनिधित्व केलेले सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आणखी किती एफ्फोर्ट करावे लागतील तर pm न्यू म्हणजेच नवीन एफ्फोर्ट सुधारित एफ्फोर्ट ओरिजिनल एफ्फोर्ट इतकेच असतील जे ओरिजिनल वेळेस वितरित करण्यासाठी ओरिजिनल वेळेला न्यू वेळेद्वारे विभाजित केले गेले आता डिलिव्हरीच्या वेळेच्या विरूद्ध एफ्फोर्ट लागू झाले पुटनाम नॉर्डन रेलेव्ह कर्व नुसार एफ्फर्टस अप्प्लाय केले आणि डिलिव्हरी टाइम दरम्यान एक नॉन लिनिअर आहे तर पुट्नम नॉर्डन रेलेव्ह कर्व नुसार आपण हे लक्षात घेऊ शकता की डिलिव्हरी च्या वेळी लागू केलेल्या एफ्फोर्टमध्ये एक नॉन लिनिअर आहे याचा अर्थ काय आहे की डिलिव्हरीची टाइम लिनिअर न होता कमी केल्याने एफ्फोर्टचा वेग वाढतो जर टाइम वाढविला गेला तर केवळ लिनिअर वाढत न गेलेला एफ्फोर्ट तो खूप वेगाने वाढतो मी एक उदाहरण दाखवेन तर जर डिलिव्हरी टाइम कमी केला तर ठीक आहे जर तुम्ही डिलिव्हरीची टाइम कमी केली तर एफ्फोर्ट खूप वेगाने वाढतात

कसे ते पाहूया तर सुरुवातीला आपण म्हणू शकता की ही ऑप्टिमल टाइम आहे म्हणजेच जर डिलिव्हरीची टाइम असेल तर ऑप्टिमल रिपोर्ट आवश्यक असेल तर तो या टप्प्यावर दिला जाईल समजा आपण तेथे कम्प्रेशन असल्याचे समजू म्हणजे थिओरिटिकली हा डिलिव्हरी टाइम कमी झाला तर हा थिओरिटिकल आहे मग काय आवश्यक आहे जेणेकरून एफ्फोर्ट करणे आवश्यक आहे जे मोठ्या प्रमाणात वाढते आणि तरीही आपण टाइम कॉम्प्रेस कराल तर पुन्हा आपण टाइम कमी कराल समजा या टप्प्यावर ठीक आहे हा मुद्दा नंतर आपण म्हणू की हे जवळजवळ इम्पॉसिबल रिजन आहे जे आपण आपले काम पूर्ण करू शकत नाही आपण प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाही तर तेथे काही विशिष्ट पॉईंट आहेत ज्यापर्यंत आपण टाइम कमी करू शकता आपण शेड्युल कमी करू शकता त्या पलीकडे आपण किती स्टाफची नेमणूक केली तरीसुद्धा आपण नियोजित केले तरी आपण प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाही हे आम्हाला पाहू द्या निष्कर्ष असे म्हणतो की खर्चावर शेड्युल चेंजमुळे काय परिणाम होतो L L साठी पुटनमच्या एक्सप्रेशनचा वापर करून आपण आधी पाहिले आहे हे आपण पाहुया L चे व्हॅल्यू बरोबर आहे L व्हॅल्यू हे पुटनमच्या समीकरणाद्वारे असे निर्दिष्ट केले गेले आहे यावरून आपण Ck व्हॅल्यू किंवा K चे व्हॅल्यू शोधू शकता ते इक्वेशन वापरुन तुम्हाला K ची व्हॅल्यू बरोबर KL3 Ck 3td4 आणि तुम्ही पाहु शकता की जर हे सिम्प्लिफाय केले तर तुम्हाला K बरोबर KC1td4 काही कॉन्स्टन्ट २ आहे त्याची पॉवर 4 तर C1 एकतर कॉन्स्टन्ट आहे आणि ही C1 L क्यूब बाय C K क्यूब होणार आहे जर असे स्टेटमेंट असेल तर तुम्हाला K ची व्हॅलू किती मिळेल L क्यूब बाय C k क्यूब इनटू 1 बाय t d मध्ये पॉवर 4 पर्यंत तर L k क्यूब द्वारे हे Ck क्यूब हे एक कॉन्स्टन्ट आह आहे म्हणून समान प्रॉडक्ट साईज C हे L क्यूब बाय C kक्यूब पर्यंतचे हे कॉन्स्टन्ट आहे आणि येथे C k म्हणून दर्शविले जाते तर शेवटी K C1 पॉवर फायनल KC1 डिव्हायडेड बाय Td पॉवर 4 आहे आता तुम्ही म्हणाल तर दोन वेळेचे दोन शेड्युल आहेत आपण t d 1 घ्याल जे आपण एस्टिमेशन केला आहे असे ओरिजिनल शेड्युल आहे आता काही निकडपणामुळे ग्राहक आपल्यास विनंती करीत आहे की त्या वेळेस ती डिलिव्हर करण्याची विनंती करा म्हणजे ती t d 2 तर तुम्हाला येथे K 1 आणि K 2 ही दोन व्हॅल्यू मिळतील असे इक्वेशन मिळेल तर मग तुम्ही रेशो K 1 बाय K 2 बरोबर घ्या K1K2 td24td14 हे आता रिव्हर्स होईल t d 2 ते पॉवर 4 बाय t d 1 4 मी हे जे काही केले ते फक्त एक सिम्पलीफिकेशन आहे येथे मला 2 वेळा t d 1 आणि t d 2 ची व्हॅल्यू सापडली आणि त्यानुसार मला k 1 आणि k 2 ही दोन व्हॅल्यूज मिळतील म्हणून k 1 ला k 2 ने डिव्हाइड करा ते t d 2 पॉवर 4 t d 1 ला पॉवर 4 पर्यंत सिम्पलीफिकेशन केले जाईल तर मग याचा अर्थ काय आहे मग आपण या विधानावरून अनुमान काढू शकतो आपण पाहू शकता की डिस्ट्रिब्युशन वेळापत्रकात तुलनेने स्मॉल कॉम्प्रेशन केल्यास ह्यूमन एफ्फोर्टना पेनल्टी होऊ शकतो आपण कमी करत असल्यास पहा की ते किती टाइम वाढवित आहे जवळजवळ 4 वेळा जर आपण नोकरी कमी कराल किंवा क्षमस्व जर आपण टाइम कमी कराल तर डिलिव्हर टाइम कमी कराल मग आपण ठेवण्याचा एफ्फोर्ट आणि म्हणून किंमत खूप वेगाने वाढेल तर याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच जर वेळापत्रकात किंवा डिलिव्हरी शेड्यूलमध्ये फक्त एक अगदीच स्मॉल कॉम्प्रेशन आवश्यक असेल तर यामुळे मानवी एफ्फोर्टना भरीव दंड होऊ शकतो आपल्याला बरेच मानवी एफ्फोर्ट खर्च करावे लागतील आपल्याला बरेच काही खर्च करावे लागतील तसेच असेही लक्षात आले आहे की थोड्या जास्त डुरेशन कमी लोकांचा उपयोग करून हे फायदे मिळू शकतात जर तुम्ही थोड्या काळासाठी जास्त टाइम वापरु शकत असाल तर तुम्हाला अधिक नफा मिळेल

चला त्वरीत एक लहान उदाहरण घेऊया जर एस्टीमेटेड डेव्हलपमेंट टाईम 1 वर्षाचा असेल तर 6 महिन्यांत प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठीतर एफ्फोर्टचा किंवा किंमतीचा परिणाम काय होईल तरओरिजिनल डेव्हलपमेंट वेळ 1 वर्ष होती आता ग्राहक येत आहे आणि आपणास काही आपत्कालीन परिस्थितीमुळे 6 महिन्यांत प्रॉडक्ट डेव्हलप करण्याची विनंती करेल तर आता एफ्फोर्ट आणि कॉस्ट यावर काय परिणाम होईल ते पाहूया आता मी काय करेल हे व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये ठेवूइक्वेशन म्हणजे काय येथे आपण पाहू शकता की मूळतःtd1 वर्षयाचा अर्थ12 महिना ठीक आहे मग td2 बरोबर किती आहे न्यू टाईम आपण असे काय म्हणू शकताइतका ओरिजिनल टाईमइतका ओरिजिनल तो किती होता 12 महिने किंवा 1 वर्ष किंवा 12 महिने आणि त्यानंतर ते किती कमी होते 6 महिने तर तुम्हाला किती मिळेल 12 बाय 6म्हणून 2 टू पॉवर 4 जे 16 वेळा आहे तर डेव्हलपमेंटचा टाईम फक्त अर्ध्यावर कमी केल्यास एफ्फोर्ट किंवा कॉस्ट 16 पट वाढ होईल मला असे म्हणायचे आहे म्हणून जर अंदाजित डेव्हलपमेंटचा टाईम 1 वर्ष असेल तर 6 महिन्यांत प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी म्हणजे निम्मे तुम्ही अर्धा वेळ कमी करत आहात एकूण एफ्फोर्ट आणि म्हणून कॉस्ट किती वाढेल 2 पॉवर 4 ते 16 वेळा आहे दुसऱ्या शब्दांत आम्ही असे म्हणू शकतो की एफ्फोर्ट आणि कालक्रमानुसार डिलिव्हरीचा वेळ दरम्यानचा संबंध अत्यंत नॉन लिनिअर आहे तर आपण एक लहान उदाहरण घेऊ आणि या साईजच्या एफ्फोर्टच्या इट्सटेराच्या अंदाजानुसार पुटनमचे मॉडेल लागू करू साईज Ss च्या ओकेमुळे मला आशा आहे की साईज Ss आहे म्हणून Ss लाईन ऑफ कोड च्या 100000 इतके किंवा Ck 10040 च्या बरोबरीचे आहे आणि td बदलते ते 1 महिन्याच्या 2 महिन्यात किंवा जे काही असू शकते ते तर td बदलू शकते किंवा आपण काही महिन्यांत घेतलेल्या td घेऊ शकता तर आता तुम्हाला कदाचित 1 महिन्यासाठी K कॉम्पूट करावे लागेल तुम्हाला किती मिळणार आहे व्हॅल्यूज ठेवणे S C K ही व्हॅल्यूज आहेत कारण मी तुम्हाला आधी दाखवले आहे ते समीकरण आहे तर Ss CkK आणि td आम्हाला K कॉम्पूट करण्याचीची इच्छा आहे जे व्यक्तीने वर्षांच्या महिन्यात गुंतवले किंवा प्रयत्न केले तर K बरोबर आहे काय तर हे मूलतः एफ्फोर्ट K आहेतर Ss हे Ck दिले जाते हे td दिले जाते तर आता आपण सहजपणे K च्या मूल्याची गणना करू शकतो तर 1 महिन्यासाठी आपण S च्या व्हॅल्यू आणि Ck ची व्हॅल्यू ठेवून 1 महिन्यासाठी ते पाहू म्हणजेच Ss बरोबर 100000 आणि Ck बरोबर 10040 इतके असेल तर K चे मूल्य 988 व्यक्ती महिन्यात येणार आहे कृपया आधीच्या समीकरणामध्ये तुम्हाला ती मिळेल त्याचप्रमाणे td साठी 1 5 महिने म्हणजे तुम्हाला Kचे मूल्य मिळेल याचा अर्थ असा आहे की एफ्फोर्ट चे मूल्य आहे टीडी वितरण वेळेसाठी 2 महिने एफ्फोर्टचे मूल्य म्हणजे 62 व्यक्ती महिना ही दिलेली मूल्ये Ss आणि Ck आणि td या बरोबर 2 हे पॅरामीटर्ससाठी दिलेली आहेत या प्रकारे आपण पुटनामचे मॉडेल वापरुन आवश्यक असलेल्या एफ्फोर्ट कॉम्पूट करू शकता

आता पुटनामच्या मॉडेलची मर्यादा काय आहे ते पटकन पाहू या पुटनामचे मॉडेल शेड्यूल कॉम्प्रेशनसाठी अत्यधिक दंड दर्शविते की आम्ही यापूर्वी किंवा वेळेत अर्धा कॉम्प्रेस केल्यास हे पाहिले आहे म्हणून आपल्याकडे एफ्फोर्ट 16 पट वाढवण्याची गरज आहे त्यानुसार किंमत वाढविली जाईल किंवा काय कारण कदाचित खर्च 16 पट वाढवेल आणि शेड्युल वाढवण्याचे रिवॉर्ड जर तुम्ही शेड्युल वाढवत असाल तर तुमचा नफा जास्त होईल तुम्हाला अधिक फायदा होईल पुटनमचे एस्टिमेशन मॉडेल हे बर्याच मोठ्या सिस्टिम साठी योग्यरित्या कार्य करते म्हणून जर आपण सिस्टम खूपच मोठे असाल तर आपला प्रोजेक्ट खूप मोठा असेल तर एस्टिमेशन अचूक असेल हे अचूक कार्य करेल परंतु मध्यम आणि लहान प्रमाणात यं सिस्टमसाठी केलेल्या प्रयत्नास महत्त्व द्या म्हणूनच जर आपण फक्त लहान प्रमाणात सिस्टिम किंवा मध्यम प्रमाणात सिस्टिम वापरत असाल तर एस्टिमेशननुसार ते अचूक होणार नाहीत

म्हणून येथे काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या सॉफ्टवेअर प्रोजेक्ट शेड्युल अधिक कर्मचारी किंवा उपकरणे खरेदी करुन कमी करता येणार नाही याची मर्यादा आहे हे मी या लेखात आधीच सांगितले आहे तर हा ऑप्टिमल कालावधी आहे आणि ऑप्टिमल एफ्फोर्ट येथे आहे आपण या पॉईंटचे कमी करत असल्यास ते आपण थरोटिकली कमी करू शकता आणि आपण प्रयत्न मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पहा परंतु तरीही आपण पुन्हा कमी करत राहिल्यास काही पॉईंट येईल आणि त्यापलीकडे आपण आपला प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नसलेला वेळ कमी करीत आहात कदाचित आपण यशस्वी होऊ शकत नाही तर तो पॉईंट काय आहे आपण शेड्युल कॉम्प्रेस करण्यापर्यंत कोणत्या पॉईंटपर्यंत जाऊ शकता आणि आपण त्या पुढील शेड्युल आल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही तर त्या पॉईंट बोएहम ने बर्याच अप्लिकेशनचा अभ्यास केला आहे आणि त्याने हा निष्कर्ष काढला आहे बोएहमने पाहिले की आणखी काही कर्मचारी किंवा इक्विपमेंट खरेदी करून सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे शेड्युल कमी करता येणार नाही कारण काही ऍक्टिव्हिटीपैकी काही अनुक्रमिक असल्याने ते समांतर नसतात म्हणून आपण किती कर्मचारी नियुक्त करू शकता तर या गोष्टी ऍक्टिव्हिटी चे अनुक्रमिक आहेत म्हणूनच ते फक्त निष्क्रिय राहतील अशा अतिरिक्त व्यक्तींना पूर्ण करू शकत नाहीत तर ही मर्यादा किती आहे ही मर्यादा नॉमिनल टाईम एस्टीमेटच्या अंदाजे 75 टक्के आहे तर ही मर्यादा यापुढे नॉमिनल टाईम एस्टीमेटच्या 75 टक्के असेल जे आपण शेड्यूल केले तर आपल्या प्रोजेक्ट यश येऊ शकत नाही

जर एखादा प्रोजेक्ट मॅनेजर ग्राहकास डेव्हलपमेंट टाईम 25 टक्क्यांहून अधिक कॉम्प्रेस करण्याची मागणी मान्य करेल येथे पहा मी आधीच सांगितले आहे की ही मर्यादा 75 टक्के पर्यंत आहे तरतेथे याचा अर्थ असा की एखाद्या प्रोजेक्ट मॅनेजरने एखाद्या ग्राहकाची डेव्हलपमेंट टाईम 25 पेक्षा जास्त कॉम्प्रेस करण्याची मागणी मान्य केली कारण आम्ही आधीच पाहिले आहे की ही मर्यादा 75 टक्के आहे जर एखादा प्रोजेक्ट मॅनेजर त्याने ग्राहकाची डेव्हलपमेंट टाईम 25 टक्क्यांपेक्षा जास्त वेळा कॉम्प्रेस करण्याची मागणी स्वीकारली तर तो यशस्वी होण्याची शक्यता नाही आपण प्रोजेक्ट अपूर्ण करू शकत नाही आपण अयशस्वी होऊ शकता कारण अनेक सिक्वेन्शिअल ऍक्टिव्हिटी असतात असंख्य अतिरिक्त अभियंते आणि त्यांना निष्क्रिय बसून बसावे लागणारे अनेक अभियंता नियुक्त करून या सिक्वेन्शिअल ऍक्टिव्हिटीना गती दिली जाऊ शकत नाही म्हणून जर डेव्हलपमेंट टाईम 25 टक्क्यांपेक्षा जास्त वेळा कॉम्प्रेस केले तर नक्कीच आपला प्रोजेक्ट अयशस्वी होऊ शकतो कदाचित यशस्वी होऊ शकत नाही तुम्हाला यश मिळणार नाही कारण बरेच अभियंता ते काम न करता बसतील कारण त्यांच्यासाठी काहीच काम नाही कारण बर्याच उपक्रम सिक्वेन्शिअल असतात ते समांतर नसतात ते सिक्वेन्शिअल असतात आणि कितीही कर्मचाऱ्याची नेमणूक करून सिक्वेन्शिअल ऍक्टिव्हिटीना वेग देता येत नाही म्हणून हे अभियंता निष्क्रिय बसतील हे आपण पाहिले आहे की या पुटनम मॉडेलच्या मुख्य दोषांपैकी एक म्हणजे ते मध्यम आणि लहान आकाराच्या सिस्टममध्ये जे चांगले कार्य करत नाही त्याच्यासाठी कार्य करत नाही तर जेनसन आले की त्यावर मात करण्यासाठी त्याने एक मॉडेल प्रस्तावित केला आहे हे जेन्सेनचे मॉडेल म्हणून ओळखले जाते जेनसेनचे मॉडेल पुटनमच्या मॉडेलसारखेच आहे त्याने प्रयत्नांवर शेड्युल कॉम्प्रेसचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही पुटनमच्या मॉडेलच्या बाबतीत पाहिले आहे की शेड्यूल केलेल्या कॉम्प्रेशनचा परिणाम शेड्यूल केलेल्या कॉम्प्रेशनवरील प्रयत्नावर होणारा परिणाम हे जवळजवळ 4 वेळा खूप कठीण आहे आणि आम्ही आधीच पाहिले आहे की ते पॉवर 4 आहे तर म्हणूनच तेव्हा आम्ही हाफ शेड्युल जवळजवळ 16 वेळा कमी करत आहोत प्रयत्न वाढत आहे हे छोट्या आणि मध्यम आकाराच्या प्रोजेक्ट मध्ये लागू होते कारण त्याने प्रयत्नशील शेड्यूल कंपन्यांचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे हे लहान आणि मध्यम आकाराच्या प्रोजेक्टमध्ये लागू करणे शक्य होते तर पुटनम पेक्षा कॉम्प्रेशन शेड्यूल करण्यास ते कमी संवेदनशील आहे ते पुटनामपेक्षा कॉम्प्रेशन शेड्यूल करण्यापेक्षा खूपच संवेदनशील आहे हे छोटे आणि मध्यम आकाराच्या प्रोजेक्टला लागू करतेजेन्सेनच्या मते किंवा जेन्सेनच्या मॉडेलनुसार आकार निर्दिष्ट केले जाऊ शकतात SS Cte td K12 C te into td into K to the power 1 by 2 येथे यूजरच्या टर्मचा अर्थ Ss साईज आहे आणि C te ही इफ्फेक्टिव्ह टेकनॉलॉजि कॉन्स्टन्ट आहे td ही सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची वेळ आहे आणि K हे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आवश्यक प्रयत्न आहे आणि ही सूत्रे आहेत पाहू शकता की हे सूत्र लहान आणि मध्यम आकाराच्या प्रोग्राम प्रॉब्लेम किंवा प्रोजेक्टसाठी बरेच योग्य आहे या समीकरणातून त्याचप्रमाणे आपण दोन मूल्यांचे काय शोधू शकता एक ओरिजिनल शेड्युल आहे दुसरे म्हणजे रिव्हाईज शेड्युल आपण K1 आणि K 2 ची मूल्ये शोधू शकता जेथून K हा एफ्फोर्ट चे प्रतिनिधित्व करतात आता आपण K1 ला K 2 ने काय विभाजित केले तर आपण एफ्फोर्टवर शेड्यूल कॉम्प्रेशनचा काय परिणाम होतो ते पाहू शकता तुम्ही पाहु शकता की आता हे वर्गाच्या ऑर्डरचे पूर्वी स्केयर सिक्वेन्श आहे 4 आता ते पाहू शकता की हे रेशो स्केयर सिक्वेन्श आहे K1K2 td22td12 K1 बाय K 2 बरोबर td2 बाय td1 व्होल स्केयर तरयेथे एफ्फोर्ट ते ऑर्डर आऊटपुट 4 च्या सामर्थ्यापर्यंत वाढणार नाही तर ते 2 च्या पॉवर ऑर्डरच्या ऑर्डरपर्यंत वाढेल तर आता आपण आम्ही पुटनामच्या मॉडेलसाठी लागू केलेली प्रॉब्लेम घेतल्यास आपण पाहू शकता की हे असे कार्य करेल जर एस्टीमेट डेव्हलपमेंट टाईम 1 वर्ष असेल तर प्रॉडक्ट डेव्हलप सहामाहीत होईल आताएकूण एफ्फोर्ट आणि म्हणून एकूण वाढ एकूण खर्च वाढ किती वेळ 12 बाय 6 हि 2 आहे तर 2 स्केयर 2 स्केयर म्हणजे 4 तर आता एफ्फोर्ट आणि कॉस्ट 4 पट वाढेल तर पुटनमच्या मॉडेलमध्ये ते 16 पट वाढत आहे तर हे पुटनामच्या मॉडेलच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणून हे पुटनमच्या मॉडेलपेक्षा जेन्सेनच्या मॉडेलचे फायदे आहेत प्रथम शेड्युल कमी केले असल्यास वेळ कमी केला तर एफ्फोर्ट वेगाने वाढविले नाही तर एफ्फोर्ट वाढविले जात नाहीत तसेच हे मॉडेल लहान आणि मध्यम प्रमाणात किंवा लहान आणि लहान आणि मध्यम साईजच्या प्रोजेक्ट सहजपणे लागू केले जाऊ शकते आम्ही या वर्गात रेले कर्व्ह डिटेलकोणत्या सॉफ्टवेयर उद्योगांना रेले कर्व्ह कसे लागू केले जाऊ शकते याचा डिटेल आम्ही पाहिला आहे स्टाफिंग लेव्हल इन्फॉर्मेशनअंदाजासाठी आम्ही पुटनम मॉडेलवर चर्चा केली आहे आम्ही अंदाजे कर्मचार्यांच्या स्तरावरील जेन्सेनच्या मॉडेलवर देखील चर्चा केली आहे आम्ही एफ्फोर्टवरील किंमतीच्या प्रयत्नांवर शेड्युल बदलाचा परिणाम सादर केला आहे आणि म्हणूनच पुटनमचे मॉडेल आणि जेन्सेनचे मॉडेल वापरण्याची किंमत आहे

हे संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद